नमस्कार शेवटच्या वर्गात आपण पाहिले होते की मूर मॉडेल आणि मिली मॉडेल ची व्याख्या कशी केली जाते आणि त्यासंबंधी फायदा तोटा काय आहे मग आपण एक विशिष्ट समस्या विधान निवडले आणि आपण मिली आणि मूर अशा दोन्ही मॉडेलचा वापर करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि प्रक्रियेत आपल्याला त्यांची संबंधित शक्ती आणि कमकुवतपणा समजले आणि या विशिष्ट वर्गात आपण त्या समस्येच्या विधानासह पुढे जाऊ आणि सर्किट शेवटी कसे प्राप्त झाले हे आपण पाहू आणि या तुलनेच्या दुसर्या भागाकडे आपण पाहूया की त्याच समस्ये च्या विधानासाठी मूर मॉडेलमधून आपल्याला मिळणारी सर्किट आणि मिली मॉडेलमधून आपल्याला मिळणारी सर्किट जटिलतेच्या बाबतीत यांची तुलना कशी केली जाते ठीक आहे म्हणूनच आपण या समस्येसह पुढे जात आहोत आपल्याला त्या समस्येबद्दल माहिती आहे अडचण म्हणजे बायनरी डेटा स्ट्रीम कडून एक अनुक्रम शोधणे आणि हा अनुक्रम 1 1 0 होता हे आपल्याला आठवतच असेल आणि त्यासाठी आपल्याकडे मूर मॉडेलचे सर्किट होते आपल्याकडे स्टेट ट्रान्झिशन डायग्राम होती आणि या चार अवस्थांमध्ये पहिली अवस्था म्हणजेच a ही थोडी योग्यरित्या शोधली जात नाही b 1 बिट सापडली आहे ठीक आहे c 2 बिट योग्यरित्या सापडली आहे आणि सर्व 3 बिट योग्यरित्या शोधले गेले आहेत तर हेच आम्ही अवस्थांच्या दृष्टीने डिफाइन केले होते आणि आपण असेही पाहिले होते कि जेव्हा हा a असेल म्हणजे तिथे 0 असेल तर ते शून्यच राहते 1 साठी ते b ला जाते पुन्हा जेव्हा b ला 1 मिळतो ते c ला जाते याचा अर्थ असा की हे योग्यरीत्या शोधले जाते आणि त्यानंतर जेव्हा शुन्य येते तर ते d ला जाते तीन बिट्स योग्यरीत्या शोधले जातात आणि यालाच मूर मॉडेल म्हणतात म्हणजे आउटपुट हे फक्त स्टेट व्हॅल्यू वापरून मिळवले जाते त्यामुळे इथे d ला आउटपुट दाखविलेले आहे आणि बाकीच्या प्रकरणांमध्ये या परिभाषित अनुक्रमांव्यतिरिक्त इतर पर्याय आहेत जे आपण स्टेट ट्रान्झिशन डायग्राम मध्ये पाहू शकता याविषयी आपण मागील वर्गात तपशीलवार चर्चा केली आहे म्हणून आपण त्याचा संदर्भ घेऊ शकतो आता आपल्याला सर्किट कसे मिळते ते पाहण्याची गरज आहे तर त्यासाठी आपल्याला स्टेट असाईनमेंट करण्याची आवश्यकता आहे कारण या अवस्था आपण abc d च्या संदर्भात नमूद केलेल्या आहेत आता आपल्याला मेमरी एलिमेंट्सच्या चा संदर्भ घ्यावा लागेल म्हणून आपण फ्लिप फ्लॉप वापरू म्हणजे फ्लिप फ्लॉपच्या किमती बरोबर तर किती फ्लिप फ्लॉप आवश्यक असतील तर इथे चार अवस्था आहेत बरोबर तर या सूत्रानुसार बेस एन वर कमाल मर्यादा लॉग करा जिथे N हा स्टेट ट्रान्झिशन डायग्राम मधील अवस्थांची संख्या आहे तर ज्याद्वारे आपण हे पाहू शकतो की 2 फ्लिप फ्लॉप आवश्यक आहेत बरोबर कमाल मर्यादा म्हणजे जर ते अपूर्णांक असेल तर ते पुढच्या पूर्णांकात नेले जाईल जर ते 1 2 असेल तर ते 2 ठिक आहे 2 3 तर ते 3 असेल तर या विशिष्ट ऑपरेटर चा अर्थ असा आहे आता या चार अवस्थांचा म्हणजे a b c dचा दोन फ्लिप फ्लॉप सोबत म्हणजेच चार वेगवेगळ्या किमती बरोबर काय संबंध आहे ते पाहू तर एक स्टॅंडर्ड पर्याय म्हणजे a जो पहिला आहे तो येत आहे 0 0 b 0 आहे c आहे 1 0 d आहे 1 1 ठीक अशाप्रकारे आपण असाईनमेंट करू आणि नंतर सर्किट परिपूर्तीसाठी पुढे जाऊ परंतु असे करण्यासारखे पर्यायी मार्ग देखील असू शकतात ज्यायोगे एखादे सोपे सर्किट कमी जटिल सर्किट दिले जाऊ शकते ज्यामध्ये हार्डवेअर आणि इतर गोष्टी कमी प्रमाणात असतील फ्लिप फ्लॉपची संख्या एकसारखीच राहिली आहे म्हणूनच याआधी काही सांगणे शक्य नाही आणि त्यासाठी काम करणे आवश्यक आहे कारण आणखी एक असाइनमेंट असू शकते की फक्त 1 फ्लिप फ्लॉप a b c d तिथे आहे तर a b c d वरुन जाताना फ्लिप फ्लॉपची केवळ एकच किंमत बदलत असते म्हणजे ती एक गोष्ट असू शकते तर केवळ 1 फ्लिप किंमत बदलते तर आम्ही अंदाज लावू शकतो की बदलाची आवश्यकता आणि या कॉम्बिनेटोरिअल सर्किटशी संबंधित जटिलता कमी असू शकते तर अशा पद्धतीने आपण त्यांना 0 0 करू शकतो म्हणजे b हा 0 1 असेल फक्त एकच किंमत बदलेल c हा 1 1 असेल आणि d हा 1 0 असेल आणि जर d वरून तो a ला गेला तर तो पुन्हा 0 0 होईल अशाप्रकारे हा वेगळ्या पद्धतीने सुद्धा असाइन करता येतो पण असे करत असताना एका गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे इथे दाखविल्याप्रमाणे तो d नंतर पुन्हा b ला आणि a ला जात आहे तर ज्यावेळी तो d पासून a कडे जातो 1 0 मध्ये बदल घडून 0 0 होते म्हणजे एक किंमत बदलते परंतु जेव्हा तो d कडून b कडे जात असतो त्यावेळी 1 0 चा 0 1 होतो म्हणजे दोन्ही किमती बदलतात तर इंटरकनेक्शन्स मुळे या गोष्टी आहेत म्हणूनच मी म्हणालो की आपल्याला त्याचा तपशील आणि बर्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या माहित असणे आवश्यक आहे अन्यथा आपण त्यापैकी कोणत्याही एका सोबत पुढे जाऊ शकतो आणि सर्किट ची पूर्तता करू शकतो तर आपण पहिले समजून घेऊ परंतु ह्या सर्व असाइन्मेंट मुळे ते सर्किट कसे दिसते याचा तुम्ही नंतर अभ्यास करू शकता मग यानंतर आपण काय करता एकदा असाईनमेंट संपल्यावर तर ही स्टेट ट्रान्झिशन डायग्राम आता आपण या पद्धतीने सादर करू शकतो 0 0 त्यानंतर 0 1 1 0 आणि 1 1 ठीक आणि समजा आपण J K फ्लिप फ्लॉपचा उपयोग करीत आहोत तर माझी अशी विनंती आहे की आपण आधीच्या वर्गाचे J K फ्लिप फ्लॉप एक्साईटेशन टेबल काय आहे ते शोधून काढू तर हा आहे J K फ्लिप फ्लॉपचा एक्साईटेशन टेबल तर 0 ते 0 ट्रान्झिशन 0 X 0 X म्हणजे 0 X ची किंमत 0 किंवा 1 असू शकते 0 ते 1 1 X 1 0 X 1 आणि 1 1 X 0 ओके तर या X चा अर्थ डोन्ट केअर don't care असा आहे म्हणजे X च्या जागी 0 किंवा 1 पैकी कोणतीही किंमत असू शकते हे आपल्या सर्वांना हे माहित आहेठीक तर मग आपण पुढे गेलो आणि जर ते पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्टेट टेबलवर उजवीकडे जाऊ तर ही सध्याची स्थिती आहे आणि आता इनपुट येथे आहे म्हणून आपल्याला सध्याचे इनपुट देखील विचारात घ्यावे लागेल जर आपण काउंटरच्या रचनेच्या समस्येचे संश्लेषण पाहिले असेल तर तेथे आम्ही इनपुट विचारात घेतलेले नाही तर क्लॉक चालू झाल्यामुळे ते एका अवस्थेमधून दुसर्या अवस्थेमध्ये जात होते आणि नंतर पुढील अवस्था आणि आउटपुट हे पूर्णपणे या सद्यस्थितीच्या किमतीवरून मिळत होते आणि यासाठी 2 फ्लिप फ्लॉप आहेत त्यामुळे तिथे संबंधित फ्लिप फ्लॉप इनपुट आहेत हे स्टेट टेबलेचे वेगवेगळे कॉलम आहेत तर 0 0 साठी आम्ही हे सध्याच्या स्थितीत एका ब्लॉकमध्ये दाखवित आहोत तर इनपुट 0 असू शकते किंवा इनपुट 1 असू शकते बरोबर आणि त्या 0 साठी स्टेट ट्रान्सिशन डायग्रॅम मधून तुम्ही पाहू शकता की पुढील अवस्था ही 0 0 आहे एक साठी ही पुढची किंमत आहे म्हणजे 0 1 आपण ही असाइन्मेंट ह्या आधी केली होती जी a आणि b होती तर आता हे 0 0 आणि 0 1 आहे जर का हे 0 1 असेल तर इथे इनपुट साठी 0 आणि 1 अशा दोन शक्यता असतील आणि ज्यावेळी 1 असेल त्यावेळी 0 1 चा 10 होईल पुन्हा 1 0 साठी दोन शक्यता असतील 0 असताना ते 1 1 होईल आणि एक असताना 1 0 होईल आणि शेवटी 1 1 साठी इथे 0 साठी ते 0 0 आणि 1 होईल ते 0 1 ला जाईल एकदा आपण हे पूर्ण केल्यावर उर्वरित आपल्याला एक्साई टेशन टेबल च्या मदतीने करता येते आणि या प्रत्येक ट्रान्झिशन साठी Bn ते Bn प्लस 1 आणि An ते An प्लस 1 JB KB आणि JA KA हे इनपुट संबधित फ्लिप फ्लॉप साठी लागतील तर 0 0 साठी हे 0 X असे असेल पुन्हा 0 X 0 ते 0 पुन्हा 0 X आणि 0 ते 1 हे असेल 1 X तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण करता येते तर हा तो कॉलम आहे आता इतर गोष्टीचे काय तर हे तुमचा An ते An प्लस 1 आहे तर 0 ते 0 0 X 0 ते 1 1 X आहे जे आपण आधी पाहिले आहे 0 ते 1 नंतर 1 ते 0 1 ते 0 हे 1 ते 0 आहे हे X 1 आहे हे X 1 आहे अशा रीतीने हे पुढे जाईल तर अशा या पद्धतीने हा कॉलम आपल्याला मिळतो आता शिल्लक काय आहे की हे आउटपुट कसे भरायचे हे मूर मॉडेल असल्यामुळे आउटपुट नेहमीच अवस्थांमधून तयार केले जाते हे इनपुटवर अवलंबून नाही म्हणून इनपुटची किंमत विचारात न घेता तर मुळात इनपुट म्हणजे डोन्ट केअर अवस्था हे पूर्णपणे अवस्थांवरून ठरविले जाईल तर जेव्हा 0 0 असेल तेव्हा यापैकी कुठल्याही पर्यायांसाठी आउटपुट 0 असेल 0 1 0 1 0 ते 0 आहे आणि जेव्हा ते 1 1 सद्य स्थितीत असते तर सध्याचे आउटपुट 1 1 असते तर यासह आपण स्टेट असाईनमेंट पूर्ण करू शकतो त्यानंतर असाईंड स्टेट व्हॅल्यूज सह संबंधित स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम आणि फ्लिप फ्लॉपच्या बाबतीत सांगायचे असेल तर एक्साईटेशन टेबलच्या सहाय्याने स्टेट टेबल म्हणून येथून पुढे आपण यापूर्वी केले त्याप्रमाणे या दोन फ्लिप फ्लॉपसाठी सोप्या पद्धतीचा संबंध मिळविणे हे आहे तर ही डिझाइन समीकरणे आहेत तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपण त्याला फक्त मॅप करणे आवश्यक आहे तर तेथे 3 व्हेरिएबल्स आहेत सध्याची अवस्था आणि सध्याचे इनपुट बरोबर आणि सध्याचे इनपुट काय असेल सध्याचे इनपुट म्हणजे इनपुट बिट येथून येत आहे तर फ्लिप फ्लॉपसाठी हे सध्याचे इनपुट ज्यासाठी पुढील स्थिती ठरविलेली आहे स्टेट ट्रान्झिशन डायग्रामशी संबंधित विशिष्ट पद्धतीने स्टेट टेबल प्रमाणे आपण त्याचे मॅपिंग करत आहोत आपण यापद्धतीचे JB साठी एक उदाहरण पाहू आणि त्याप्रमाणेच तुम्ही उर्वरित करू शकता तर JB साठी 0001 X X X X ठीक आता बघा हे 0 0 आहे तर 0 0 0 1 X X X X ह्या या दिशेने 0 0 X 0 आणि X 1 साठी हे होते 01 तर हे आहे 0 0 0 1 X X X X बरोबर तर तशाच प्रकारे आपण इतर गोष्टींचे मॅपिंग कराल आणि मग दोन चे पूर्णांकअसलेला सर्वात मोठा गट मिळेल त्या सर्व गोष्टी कनाफ मॅपवर आधारित सरलीकरणाच्या आधारे मिळतील तर याद्वारे तुम्हाला ही 4 समीकरणे मिळतील JB X An KB An JA X' Bn X Bn' KA X' Bn' आणि या प्रकरणात आपल्याला काय मिळेल या प्रकरणात आपल्याला X साठी विचार करण्याची आवश्यकता नाही कारण ते पूर्णपणे स्टेट व्हॅल्यूज मधून घेतलेले आहे तर स्टेट व्हॅल्यू ह्या N आणि Bn आहेत बरोबर जर हे एकत्र केले तर जेव्हा ते दोघे 1 आहेत ते 1 आहे म्हणून Y हा An Bn च्या समान आहे Bn तर ह्या डिझाईन प्रश्नांचा विचार करून आपल्याला सर्किट बनवायचे आहे मागच्या स्लाईड वरून ही समीकरणे आपण घेत आहोत तर ह्या दोन फ्लिप फ्लॉप्स आहेत JA आणि KA हे फ्लीप फ्लॉप A चे इनपुट आहेत तसेच JB आणि KB हे फ्लीप फ्लॉप B चे इनपुट आहेत तुम्ही बघू शकता की हे X ला जोडलेले आहे क्लॉक सिन्क्रोनाईज केलेली आहे क्लॉक ही प्रत्येक फ्लीप फ्लॉपला एकाच वेळी ट्रिगर करत आहे तर आता आपण काही गोष्टींची सत्यता पडताळून पाहू JB हा X An आहे तर इथे हा An आहे आणि इथे हा X आहे तर इथे तुम्ही बघू शकता की X इथून येत आहे आणि ही अजून एक वेगळी जोडणी आहे तर हा आहे X An आणि KB हा An आहे Ja हा X बार Bn प्लस XBn बार आहे तर हा आहे JA तर हा आहे X बार आणि हा आहे Bn X बार आणि Bn हे इनपुट आहे तर हे इनपुट X आहे आणि हे इथून आलेले इनपुट Bn आहे हे JA आहे KA हा X बार प्लस Bn बार आहे हे OR गेट आहे तर X बार इथे आहे आणि B बार इथून येत आहे तर तुम्हाला इथे फीडबॅक दिसेल आणि शेवटी Y हा An Bn च्या समान असेल सर्व समीकरणे तिथे आहेत इथे तुम्हाला काही प्रश्न आहेत का जरी हे थोडे जटील वाटत असले तरी आपण संबंधित सर्किट मिळवु शकतो तर हे 1 1 0 शोधण्यासाठी वापरलेले मुर मॉडेलची सर्किट आहे आता आपण मिली मॉडेल वर आधारित स्टेट ट्रान्झिशन डायग्राम पाहू आता एक गोष्ट जी आपण आधी पाहिली की इथे 3 अवस्था आहेत कारण जर दोन बीट योग्यरीत्या मिळाले 1 आणि 1 त्यानंतर क्लॉक सायकल मध्ये जर 0 मिळाले तर आपल्याला आउटपुट मिळू शकते हे मिली मॉडेल आहे त्यामध्ये आउटपुट हे सध्याची अवस्था आणि सध्याचे इनपुट यावर आधारित असते हे आपण मागील भागात पाहिले होते अशाप्रकारे इथे तीन अवस्था पुरेशा आहेत या तीन अवस्थांसाठी किती फ्लिप फ्लॉप्स लागतील अर्थातच दोन लागतील कारण एका फ्लिप फ्लॉप साठी दोन अवस्था मिळतात आणि इथे तीन अवस्था आहेत तर आता स्टेट असाइनमेंट करूया 0 0 01 आणि 1 0 इथे पुन्हा 0 0 साठी दोन शक्यता आहेत 0 आणि 1 0 1 साठी दोन शक्यता आहेत 0 आणि 1 1 1 साठी दोन शक्यता आहेत 0 आणि 1 आणि मुर मॉडेल प्रमाणे इथे सुद्धा अवस्था बदल घडत असतो अशा प्रकारे आपण स्टेट टेबल बनवलेला आहे म्हणून 0 0 हा इथे असेल 0 1 शून्य असेल तर हा पुन्हा इथे येत आहे त्यामुळे 0 0 हे जात आहे 1 0 ला जर 1 0 साठी इथे 0 मिळत असेल तर आउटपुट हे 1 असेल आणि पुढील अवस्था ही 0 0 आणि 1 0 असेल ठीक तर आता येथील फरक लक्षात घ्या जेव्हा हा 1 0 असेल तेव्हा असेल 1 0 बरोबर जेव्हा हा 1 0 असेल त्याला 0 मिळेल हा 1 असेल आणि ह्याला 1 मिळत असेल तर हा 0 असेल अशा परिस्थितीमध्ये हे आउटपुट हे 1 असेल तर हा फरक आहे आणि मूर मॉडेल मध्ये ज्या पद्धतीने आपण JK फ्लिप फ्लॉपचा इनपुट कॉलम लिहिलेला आहे तसेच आपण आता JK फ्लिप फ्लॉपचा एक्ससायटेशन टेबल वापरून करणार आहोत आता दुसरा कोणता फरक आहे जो ह्या X व्यतिरिक्त मूर मॉडेल वर आधारित स्टेट टेबल प्रमाणे Y साठी मदत करत आहे याव्यतिरिक्त तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या की रो ची एक जोडी म्हणजे 1 1 इथे दिसत नाही कारण d अवस्था ही उपलब्ध नाही गरजेची नाही ते सर्किट रियलायझेशन मध्ये कशी मदत करते हे गुंतागुंत कमी करण्यात कोणत्याही प्रकारे मदत करते तर ते पाहू आणि पुन्हा आम्ही एक विशिष्ट केस लिहून ठेवतो जसे की JB KB आहे 0 0 0 1 X X ठीक अशा प्रकारचे हे एक उदाहरण बघा आपल्याकडे KB X X X X 0 0 1 1 आहे ह्या विशिष्ट प्रकरणामध्ये हा आहे JA 0 1 X X 1 0 आणि KB X X X X 0 0 1 1 इथे वेगळे आहे कारण हे 1 0 पासून 0 0 जात आहे त्यामुळे हे X 1 आहे तुम्ही बघू शकता की इथे KB आहे हा 1 1 आहे या आधी सुद्धा हा 1 1 होता परंतु इथे तुम्ही बघू शकता की हा X X आहे KB साठी हे 0 0 होते कारण हा अवस्था बदल वेगळा होता तर हा याचा वेगळा पैलू आहे परंतु 1 1 हा X X नाही पण इथे तुम्ही बघू शकता की 1 1 च्या ठिकाणी X X आहे कारण इथे d ही अवस्था येत नाही त्याचप्रमाणे येथे आपल्याला इतर गोष्टींची आवश्यकता नाही जसे इतर मूर मॉडेल आधारित रिअलायझेशन होते जर येथे 1 असेल तर 1 कव्हर करणे आवश्यक आहे ते तिथे नसल्यामुळेआपल्याला ते कव्हर करण्याची आवश्यकता नाही जेणेकरून आपण मूर मॉडेलच्या बाबतीत जे पाहिले होते त्यापेक्षाआपल्यास मिळणारी अंतिम समीकरणे सोपी आहेत हे आपण पाहू शकाल जेणेकरून आपल्याला या भागाकरिता थोडेसे सोपे सर्किट मिळेल JB X An KB X' JA X Bn' KA 1 Y X' Bn परंतु एक गोष्ट जी आपण येथे नोंद घेत आहोत की तेथे फक्त असे 2 व्हेरिएबल होते आता आपल्याकडे 3 व्हेरिएबल जागोजागी आले आहेत परंतु जरी 3 व्हेरिएबल्स तेथे असतील तर आपल्याकडे तार्किक सर्किट आहे पूर्वी ते An Bn होते आता ते X बार Bn आहे म्हणून जास्त फरक पडत नाही आणि इतर कारणांमुळे नॉट गेट मुळे नेहमीच X बार व्युत्पन्न होत आहे तर जरी ते व्युत्पन्न होत नसले तरीही मूर मॉडेलसाठी याआधी आपण पाहिले त्याखेरीज केवळ एक अतिरिक्त नॉट गेट आवश्यक असते जरी या अतिरिक्त व्हेरिएबलमुळे तेथे काहीतरी होत असते परंतु इतर प्रकरणांमध्ये आपण पाहू शकता की तेथे तुलनेने कमी जटिल डिझाइन समीकरणे आपल्याला मिळतात कारण येथे मिली मॉडेलमध्ये d अवस्था येत नाही तुम्ही पाहू शकता ही अशा प्रकारची समीकरणे आहेत आणि जर तुम्हाला JA साठी आठवत असेल तो X Bn बार प्लस X बार Bn असा होता अशा पद्धतीने तुम्हाला अधिक सोप्या झालेल्या गोष्टी मिळतात अशा पद्धतीने सारख्या समस्येसाठी तुम्हाला मिली मॉडेल वर आधारित येत सर्किट मिळालेले आहे साधारणतः इथे कमी अवस्था असतात आणि डोन्ट केअर सारख्या अवस्थांची शक्यता असते त्यामुळे मूर मॉडेलमध्ये मिळालेल्या सर्किट पेक्षा मिली मॉडेल मध्ये मिळालेले सर्किट हे सोपे असते म्हणून हे संपविण्या पूर्वी आम्ही ही गोष्ट जटिलतेच्या भागावर वाढवू इच्छितो परंतु दुसरे उदाहरण घेऊन जे मागील उदाहरणांच्या अर्थाने विस्तारित आहे तर आपण तुम्हाला माहित असलेल्या मिली मॉडेल मूर मॉडेल विकसित करण्याचा एक सराव देखील ठेवूया तर आपण ते पाहूया ही सीक्वेन्स डिटेक्टरची समस्या आहे परंतु आता आपल्याला जे शोधायचे आहे ते 1 1 0 1 आहे पूर्वी ते फक्त 1 1 0 होते म्हणून आणखी एक बिट जोडला गेला जेव्हा इनपुट डेटा स्ट्रीम मध्ये 1 1 0 1 हे 4 बिट असतात तेव्हा आपण असे म्हणू शकतो की हा अनुक्रम बरोबर आहे दुसरी गोष्ट अशी की इथे ओव्हरलॅप मान्य असतो तर याचा अर्थ असा की 1 1 0 1 की नंतर जर हा नॉन ओव्हरलॅपिंग असेल तर तुम्हाला अजून एक 1 1 0 1 ची गरज असेल आणि जर तो ओव्हरलॅपिंग असेल तर याचा अर्थ असा की 1 1 0 1 नंतर तुम्हाला 1 0 1 मिळेल म्हणजे हा 1 यात समाविष्ट आहे म्हणून याला ओव्हरलॅपिंग म्हणतात तर तुम्ही असे म्हणू शकतात की इथे एक आउटपुट आहे पुन्हा तिथे एक आउटपुट आहे म्हणजे हा ओव्हरलप्ड प्रकारचा आहे त्यामुळे शेवटचा बिट किंवा बिटचा अनुक्रम हा पुढील अनुक्रम चालू करू शकतो तर हे असे आहे अशी केस असल्यामुळे ते कसे काम करेल ते आपण पाहूया तर आपण मिली मॉडेल पासून सुरुवात करुया तर a म्हणजे कोणताही बिट नाही b 1 बिट c 2 बिट्स d 3 बिट्स म्हणजे आता आपल्याला 3 बिट्सची गरज आहे आहे कारण चार बिट शोधायचे आहे जेव्हा तुम्ही 3 पाशी असतात याचा अर्थ तीन बिट्स योग्यरीत्या शोधले गेलेले आहेत यावेळी इनपुट च्या आधारे तुम्ही निर्णय घेतात ही आवश्यक गोष्ट आहे मागच्या वेळेस पाहिल्याप्रमाणे सुरुवातीचा भाग हा सारखाच असेल कारण सुरुवातीचे 3 हे आहे 1 1 0 त्यामुळे a 0 मिळालेला आहे आणि तो इथे आहे 1 मिळालेला आहे जो आता b ला जात आहे कारण की एक बिट योग्यरीत्या शोधलेले आहे त्यामुळे त्याला 1 मिळेल दुसरे योग्यरीत्या शोधले आहे ते आता c ला आलेले आहे परंतु 1 नंतर 0 आल्यास पुन्हा तुम्हाला पुन्हा सुरू करावे लागेल म्हणूनच 0 साठी ते a कडे परत जाईल 0 प्राप्त केल्यास नंतर c वर जाईल म्हणजे 1 1 0 मिळालेले आहे तर आपल्या लक्षात येईल की 3 बिट योग्यरित्या प्राप्त झालेले आहेत आता आपण d कडे आलात आणि जर आपल्याला येथे 1 मिळाला तर आपण c येथे आहात कारण 1 1 नंतर आपण 1 मिळविला पुन्हा 0 मिळाला तर आपण योग्यरित्या क्रम शोधत आहात तर तुम्ही येथे c ला आहात आता जेव्हा आपण d वर असाल 1 1 0 आणि आपल्याला 0 मिळाला तर काय होईल आपल्याला संपूर्ण गोष्ट पुन्हा सुरू करावी लागेल म्हणजे पुन्हा येणार्या बिट्स मध्ये आपल्याला 1 1 0 शोधण्याची आवश्यकता आहे तर हे येथे दर्शविलेले आहे परंतु जर आपण d येथे असाल तर ते 1 1 0 आहे आणि आपल्याला 1 प्राप्त झाले आहे म्हणजे ते योग्यरित्या आढळले आहे तर आऊटपुट 1 होईल जे येथे दर्शविलेले आहे आता जेव्हा हे आउटपुट 1 असेल तेव्हा त्या नंतर सर्किट कुठे गेले पाहिजे तर सर्किट अशा अवस्थेत गेले पाहिजे की ज्यामध्ये a 1 बिट आधीपासून योग्यरित्या शोधला गेला आहे कारण त्या नंतर जर आपल्याला 1 0 1 मिळाले जे त्यावेळेस आहे तर आपण हे ओव्हरलॅपिंग करत आहात म्हणून d 1 नंतर b ला जात आहे ठीक आहे का तर हे आपले मिली मॉडेल आधारित सर्किट आहे म्हणून 4 अवस्था आवश्यक आहेत आता मूर मॉडेल आधारित सर्किट बरोबर काय होते तर 4 अवस्थांपर्यंत 3 बिट्स आढळले आता आपल्याला दुसरी अवस्था हवी असेल जी 4 बिट्स ने शोधली जात असेल कारण निर्णय फक्त अवस्थांच्या किमतीद्वारे घेण्यात आला आहे जोपर्यंत 4 बिट्स योग्यरित्या शोधले जात नाहीत तर ते आउटपुट तयार करू शकत नाही तर मग जर तुम्ही पटकन अनुसरण केले तर ते abcd अशा प्रकारे जात आहे जे आपण आधी पाहिले आहे जेव्हा ते d आहे जर त्याला 1 प्राप्त झाले तर ते 5 व्या स्थितीत जाते जे e आहे आणि जर त्याला 0 प्राप्त झाले तर त्याच कारणास्तव ते जाईल आपल्याला ज्या प्रकारे माहित आहे त्याच पद्धतीने बिट पॅटर्न उलगडतो आणि जेव्हा हे e वर आहे तर त्याला 1 0 1 1 प्राप्त झाले आहे आता जेव्हा ते e वर असते तेव्हा ते 0 किंवा 1 प्राप्त करू शकते जर ते 0 प्राप्त करत असेल तर ते रीस्टार्ट करावे लागेल परंतु जर त्याला 1 मिळाले तर याचा अर्थ काय आहे ते 2 बिट्स योग्यरित्या शोधले गेले आहेत कृपया हा भाग समजून घ्या 1 हा e ला आहे म्हणजे ते आधीपासून 1 0 1 1 आहे बरोबर तर त्याला 1 प्राप्त होत आहे म्हणजे 2 बिट योग्यरित्या शोधले गेले आहेत जर आपल्याला आणखी 0 1 प्राप्त झाले तर अनुक्रम आहे तर 2 बिट्स योग्यरित्या शोधले गेले ते c आहे म्हणून ते c वर जाईल ठीक तो b कुठे जात आहे तो c ला जाईल कारण d नंतर याचा अर्थ असा आहे की ते फक्त 0 प्राप्त झाले आहे येथे e चा अर्थ असा आहे की ते प्राप्त झाले आहे त्यानंतर ते 1 मिळविते म्हणून 1 1 तेथे ठीक आहेत जसे की ओव्हरलॅपिंग आहे बरोबर तर दुसरी गोष्ट अशी की तेथे 5 अवस्था आहेत आणि येथे चार अवस्था आहेत पुन्हा त्या फॉर्मुल्याप्रमाणे लागणाऱ्या फ्लिप फ्लॉपची संख्या ही दोन असेल परंतु इथे दोन फ्लिप फ्लॉपच्या ऐवजी 3 ची गरज आहे हे फक्त कॉम्बिनेटोरिअल लॉजिक सर्किट नसून ज्यावेळी तुम्ही मिली मॉडेल आणि मूर मॉडेल यांची तुलना कराल तिथे फ्लिप फ्लॉपची संख्या मेमरी एलिमेंट हे जास्त असायला हवे तर सामान्यत अशा परिस्थितीत जेव्हा आपण 4 ते 5 सारख्या एका विशिष्ट प्रकरणातून जात असता तेव्हा असे घडते आणि शेवटी या विशिष्ट स्लाइडवर जर आपण ते रूपांतरण फॉर्म्युला रूपांतरण नियम वापरत असाल तर मिली मॉडेल ते मूर मॉडेल आणि ज्याबद्दल आपण मागील वर्गात चर्चा केली आहे ज्याचे येथे विभाजन होणे आवश्यक आहे कारण ते इतर प्रकरणांमध्ये आहेत तर आपण हे पाहू शकता की विशिष्ट इनपुट अवस्थेसाठी आउटपुट 0 आहे तसेच 1 आहे जर ते फक्त 0 असेल तर काहीच हरकत नाही आपण 0 किंवा 1 त्या विशिष्ट अवस्थेत सामावून घेऊ शकता उदाहरणार्थ b साठी हे आउटपुट 0 आहे आणि हे आउटपुट 1 आहे म्हणजे b चे विभाजन करणे गरजेचे आहे त्यामुळे एक b असाच राहील आणि दुसऱ्या b चा e होईल आणि आपण स्वत याला एक अभ्यास म्हणून घेऊ शकता ज्या प्रकारे आपण शेवटच्या वर्गात एका उदाहरणात 3 बिट शोधण्यासाठी केले होते येथे समान गोष्ट अशी आहे की जर आपण विभाजित झालात तर ते b होईल आणि e येथे येईल ठीक आहे उदाहरणार्थ समजा a हा शून्य आहे आणि हा सुद्धा शुन्य आहे तर तुम्ही a च्या आत 0 ठेवू शकता तर इतर कोणत्याही प्रकरणांमधे अशा प्रकारचा कोणताही मुद्दा फक्त b साठी हा मुद्दा आहे आणि आपल्याला फक्त रूपांतरण नियम पाळण्याची आवश्यकता आहे आणि आपण ते करू शकता आणि या बाजूने तुम्ही त्या बाजूला देखील येऊ शकता म्हणजे मूर मॉडेल ते मिली मॉडेल ठीक आहे जेव्हा जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून हे पहाल तेव्हा आपल्याकडे 0 आणि 1असतील तर निष्कर्ष काढण्यासाठी आपण पाहिले आहे की मूर मॉडेल आणि मिली मॉडेलचा वापर करून स्टेट ट्रान्झिशन डायग्रॅम पासून विशिष्ट सर्किटवर जाता येते आणि हे एक मर्यादित अवस्था असलेले सर्किट आहे म्हणून बर्याचदा त्याला मूर मशीन आणि मिली मशीन असे म्हणतात तर आवश्यक असलेल्या फ्लिप फ्लॉपची संख्या तेथे असलेल्या अवस्थांच्या संख्येद्वारे निश्चित केली जाईल म्हणून ती लॉग 2 N आहे लॉग 2 N च्या कमाल मर्यादे एवढी आहे आणि स्टेट्सची असाईनमेंट अशी एक गोष्ट आहे ज्याद्वारे सर्किटच्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येते म्हणजे आपल्याकडे दोन वेगळ्या असाइनमेंट असल्यास दोन भिन्न मांडण्या मिळू शकतात आणि एक दुसर्यापेक्षा सोपी असू शकते आणि असाईनमेंट नंतर आपण ज्या फ्लिप फ्लॉप वापरून सर्किट मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्या फ्लिप फ्लॉपच्या एक्ससायटेशन टेबलचा वापर करून स्टेट टेबलवर जात आहात आपण JK फ्लिप फ्लॉपचे उदाहरण पाहिले आहे त्याऐवजी आपण SRT D वापरु शकलो असतो आणि त्यांचा एक्साईटेशन टेबल वापरला असता आपण पाहिलेल्या मिली मॉडेल मध्ये अधिक डोन्ट केअर अवस्थांच्या शक्यतेमुळे कॉम्बिनेटरियल सर्किट ही जटिलता कमी असू शकते आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये आवश्यक फ्लिप फ्लॉपची संख्या कमी असू शकते परंतु आपण हे पाहिले आहे की इनपुट आउटपुट लॉजिक सर्किट कॉम्बिनेटरियल लॉजिक सर्किटशी जोडलेले आहे त्यामुळे इनपुटमधील कोणताही बदल थेट आउटपुट ला जातो धन्यवाद